एम्पिअर्स लॉ फॉर मॅग्नेटिक फिल्ड्स आपण फोकस केले आहे स्टेडी करंट मुळे तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फिल्ड वर आपण शिकलो आहोत बायो सावर्ट्स लॉ आणि त्याच्या आधारे आपण मिळवले होते डायवरजन्स ऑफ फिल्ड बरोबर 0 आणि कर्ल ऑफ फिल्ड कोणत्याही पॉईंट वर असतो μ0 j r इथे j r असेल करंट डेन्सिटी मी तुम्हाला सांगू इच्छितो j r ही वेक्टर क्वांटिटी आहे करंट डेन्सिटी अशाप्रकारे असेल की j r डॉट d a अक्रॉस सरफेस a आपल्याला देईल त्या सरफेस मधून जाणारा करंट I आणि त्याचे डायरेक्शन असेल करंट च्या डायरेक्शन मध्ये हे आपण अशा प्रकारे मिळवले होते daI आता आपण जाणून घेऊयात की कशाप्रकारे आपण हे इक्वेशन्स वापरू शकतो डायवरजन्स ऑफ B आहे 0 आणि कर्ल ऑफ B आहे μ0 j r फिल्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी आठवा कि असेच पॅरलल इक्वेशन्स आपण मिळवले होते इलेक्ट्रिक फील्ड साठी आपल्याकडे होता डायवरजन्स ऑफ E r बरोबर चार्ज डेन्सिटी भागिले ε0 आणि कर्ल ऑफ E सर्वीकडे होता 0 उदाहरणार्थ या कर्ल पॉईंट च्या साह्याने मी डिफाइन केले होते पोटेन्शियल V r अशाप्रकारे की E होता मायनस ग्रॅडियंट ऑफ V r या इक्वेशन ला ओळखले जाते गॉस लॉ म्हणून हा डिफरंशियल फॉर्म आहे किंवा हे आहे पॉइसन चे इक्वेशन Poisson's equation काही सिमेट्रिक सिच्युएशन मध्ये एखादा हे इक्वेशन वापरू शकतो इलेक्ट्रिक फील्ड मिळवण्यासाठी उदाहरणार्थ पॉईंट चार्ज साठी किंवा युनिफॉर्म चार्ज साठी किंवा युनिफॉर्म चार्ज्ड सिलेंडर साठी आपण हे इक्वेशन वापरू शकतो गॉस लॉ Gauss's law इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी आता प्रश्न असा आहे की आपण डिफाइन करू शकतो का पोटेन्शियल B साठी हा आपला पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण वापरू शकतो का डेल क्रॉस B बरोबर μ0 j r कॅल्क्युलेट करण्यासाठी B काही सिमेट्रिक सिच्युएशन्स मध्ये मी पुढील लेक्चरमध्ये ढकलतो हा प्रश्न कि कसा डिफाइन करायचा पोटेन्शियल B साठी या लेक्चरमध्ये आपण फोकस करूयात दुसऱ्या प्रश्नावर आणि तो म्हणजे की आपण वापरू शकतो का कर्ल ऑफ B बरोबर μ0 j r कॅल्क्युलेट करण्यासाठी B काही ठराविक सिमेट्री सिच्युएशन्स मध्ये सर्वप्रथम याला आपण एक नाव देऊ कर्ल ऑफ B बरोबर μ0 j r हा एक डिफरंशियल फॉर्म आहे मी याला सेपरेट लिहिणार आहे एम्पिअर्स लॉ Ampere's law म्हणून चला लिहूयात इंटिग्रल फॉर्ममध्ये आणि हे अशा प्रकारे असेल आठवण करा कि वेक्टर फील्ड साठी दिलेला स्टोक्स चा थेरम Stokes' theorem मला सांगतो की मी जर दिलेल्या क्लोज्ड पाथवरून अशाप्रकारे जात असेन तेव्हा B डॉट dl अक्रॉस हा पाथ मी इथे ठेवणार आहे सर्कल ओवर इंटीग्रल हे दाखवण्यासाठी इथे क्लोज्ड पाथ आहे तर हे असणार आहे इंटिग्रल कर्ल ऑफ B डॉट ds इथे ds स्मॉल एरिया एलिमेंट आहे आणि डायरेक्शन घेतली आहे राईट हॅन्ड रुल च्या मदतीने समजा मी माझी बोटे वळवली dl च्या दिशेने तर अंगठा मला देतो एरिया एलिमेंट चे डायरेक्शन हे लगेच मला सांगेल कि B डॉट dl बरोबर असणार आहे μ0 j r डॉट ds आणि मागील लेक्चर मध्ये म्हणाल्याप्रमाणे j r डॉट ds बरोबर करंट आहे म्हणून हे असेल μ0 I चला लिहूयात इंटिग्रल फॉर्म एम्पिअर्स लॉ Ampere's law साठी म्हणजे जर मी घेतला क्लोज्ड पाथ तर लाईन इंटीग्रल ऑफ B ओवर पाथ असणार आहे μ0 गुणिले करंट एनक्लोज्ड पासिंग थ्रू द एरिया त्या पाथने क्लोज केलेला हे एनक्लोज्ड करूयात लिहूयात हे सिमिलर आहे गॉस लॉ च्या इंटीग्रल फॉर्म प्रमाणे B0j B dS0Ienclosed याला आपण पुन्हा लिहूयात आपल्याकडे आहे एम्पिअर्स लॉ Ampere's law जो सांगतो की इंटीग्रल B डॉट dl बरोबर μ0 I असेल एनक्लोज पाथ ने मी घेतो हा पाथ हा इलेक्ट्रिक फील्ड साठी असणाऱ्या गॉस लॉ प्रमाणे आहे जो आपल्याला सांगतो एखाद्या सरफेसवर B डॉट ds बरोबर असतो एनक्लोज केलेला चार्ज भागिले ε0 इतका ज्याप्रमाणे आपण वापरतो गॉस लॉ ठराविक सिमेट्रिक सिच्युएशन मध्ये त्याच प्रमाणे आपण वापरू शकतो एम्पिअर्स लॉ Ampere's law सिमेट्रिक सिच्युएशन मध्ये मॅग्नेटिक फिल्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण आता घेऊयात काही एक्झाम्पल आपण सगळ्यात सोपे एक्झाम्पल पासून सुरुवात करूयात येथे माझ्याकडे आहे एक लांब वायर ज्याच्यामध्ये करंट I आहे मी बायो सावर्ट्स लॉ च्या साह्याने सांगू शकतो कि या भोवतालचे मॅग्नेटिक फिल्ड असणार आहे सर्क्युलर डायरेक्शन मध्ये हे आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेले आहे मी इथे पुन्हा एकदा सांगतो जर मी त्याच्याकडे वरून पाहिले तर हा करंट पेपर मधून बाहेर येत असेल तेव्हा मॅग्नेटिक लाईन्स अशाप्रकारे दिसतील ते सर्कल बनवत आहेत आणि ते अवलंबून असेल डिस्टन्स s वर पॉईंट जिथे Φ आहे त्याच्यावर नाही म्हणजेच हि सिमेट्रिक सिच्युएशन आहे जिथे सिलेंड्रिकल सिमेट्री आहे चला आता याच्यामुळे तयार झालेले मॅग्नेटिक फिल्ड कॅल्क्युलेट करूयात एम्पिअर्स लॉ Ampere's law याचा वापर करून पुन्हा एकदा याला ड्रॉ करूयात इथे आहे करंट I आणि इथे आहे पाथ डिस्टन्स x वर माझ्याकडे आहे इंटिग्रल B डॉट dl बरोबर μ0 I जर मी घेतला पाथ वर dl अशाप्रकारे हा B च्या सेम डायरेक्शन मध्ये आहे तर B चे मॅग्निट्युड बाहेर येत आहे किंवा मी लिहू शकतो B अशाप्रकारे B Φ डॉट dl हे दुसरे काही नसून R d Φ आहे Φ डायरेक्शन मध्ये इंटिग्रेशन Φ आहे 0 पासून 2 π पर्यंत हे असणार आहे μ0 I आणि Φ डॉट Φ बरोबर असणार आहे 1 म्हणून मला मिळते B R गुणिले 2 π बरोबर μ0 I आणि B म्हणून असणार आहे μ0 I ओवर 2 π R आणि B वेक्टर असणार आहे Φ डायरेक्शन मध्ये μ0 I ओवर 2 π R Φ मला फक्त एक मुद्दा येथे सांगायचा आहे 2π0I B0I2πR समजा आपण ठरवले दुसऱ्या मार्गाने जाण्याचे आपण dl घेणार आहोत अशाप्रकारे आणि मला मिळेल B डॉट dl आणि मला कदाचित नेगेटिव क्वांटिटी इथे मिळेल कारण j आणि ds हे अपोझिट डायरेक्शन मध्ये आहेत मी इथे गृहीत धरत आहे की B नेगेटिव Φ डायरेक्शन मध्ये आहे आणि मग मला मिळेल नेगेटिव उत्तर आणि म्हणून मी इथं करेक्ट करत आहे B साठी उत्तर आणि B असणार आहे पॉझिटिव्ह Φ डायरेक्शन मध्ये जर मी लाईन एलिमेंट आणि सरफेस एरिया च्या डायरेक्शन मध्ये सातत्य राखले तर मला योग्य डायरेक्शन मिळेल B साठी आणि दुसरे एक्झाम्पल म्हणून मी घेणार आहे चार्ज असणारी शीट x y प्लेनमध्ये जो कॅरी करत आहे करंट y डायरेक्शन मध्ये ही आहे शीट ऑफ करंट आणि याचे थिकनेस आहे 0 मी प्रवाहित करणार आहे करंट K ज्याला मी म्हणेन सरफेस करंट हा प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर आपण थोडासा वेळ देऊयात सरफेस करंट साठी सरफेस करंट मध्ये थिकनेस हा 0 घेतला जातो कारण हे आहे करंट च्या शीट वर तर हे आहे करंट जे असेल पर युनिट लेन्थ हा मला देतो I पर युनिट लेन्थ बरोबर K या इथे K हा y च्या डायरेक्शन मध्ये आहे मी लिहू शकतो K वेक्टर हे आहे करंट आणि वेक्टर क्वांटिटी असेल बरोबर K मॅग्निट्युड y डायरेक्शन मध्ये जर मी ठरवले याला करंट डेन्सिटी j प्रमाणे लिहायचे तर हे असेल K y डेल्टा ऑफ z कारण शीट x y प्लेनमध्ये आहे डेफिनेशन नुसार I असला पाहिजे j डॉट da आणि या केसमध्ये एरिया असणार आहे अक्रॉस द प्लेन याची उंची असेल dz याला घेऊयात युनिट 1 तर याचे उत्तर येईल K y डॉट एरिया y - 1 गुणिले dz गुणिले डेल्टा z इंटिग्रल ओवर z हे मला देईल K इथे याच्यात सातत्य आहे सरफेस करंट साठी j हा डेल्टा फंक्शन प्रमाणे आहे डेल्टा असेल 1 ओवर z तुम्ही पाहू शकता हा ऑलरेडी आहे करंट पर युनिट एरिया सरफेस करंट K असेल पर युनिट लेन्थ हे चार्ज डेन्सिटी तसेच सरफेस चार्ज डेन्सिटी प्रमाणेच आहे जे आपण इलेक्ट्रोस्टॅटीक मध्ये वापरतो आपल्याकडे आहे शीट मी याला बनवतो x डायरेक्शन मध्ये अशा प्रमाणे आणि म्हणूयात y आत मध्ये जात आहे x क्रॉस y z डायरेक्शन मध्ये वरच्या दिशेने जात आहे जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल हे फिल्ड आपली लाईन वापरून - म्हणजेच लाईन करंट मुळे तयार झालेले फिल्ड मी घेईन उंची z हे आहे y हे आहे x आता मी घेईन फिल्ड उंची z वर ही आहे उंची z करंट हा y डायरेक्शन मध्ये जात आहे मी वेक्टर क्रॉस करत आहे त्या पॉईंटवर जिथे मला मिळणार आहे थोडेसे फिल्ड या निळ्या बाणाने दाखवल्याप्रमाणे मी हे सर्व स्वच्छ करतो तर शेवटी फिल्ड हे सर्क्युलर लाईन मध्ये जात आहे हे असे असणार आहे काय होईल जर मी दुसऱ्या साईड वर सिमेट्रीकली वायर ठेवले तर यामध्ये सुद्धा फिल्ड लाईन असेल सर्क्युलर डायरेक्शन मध्ये हे असणार आहे या डायरेक्शन मध्ये अशाप्रकारे की नेट फील्ड असणार आहे x चा डायरेक्शन मध्ये पॅरलल आता मला घ्यावे लागेल x कंपोनेंट या वायर मुळे तयार झालेल्या फिल्डसाठी डिस्टन्स x वर आणि त्याला एड करावे लागेल पुन्हा एकदा ही फिगर बनवूया ही आहे शीट मी चर्चा करत आहे डिस्टन्स उंची z बद्दल इथून असणारे डिस्टन्स x पर्यंत हे असेल स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस z स्क्वेअर आणि मी घेणार आहे x डायरेक्शन मध्ये कंपोनेंट जर हा अँगल थिटा असेल तर या इथे तर x कंपोनेंट असणार आहे जो काही स्मॉल B या करंट पासून इथून येत आहे तो मी दाखवत आहे ब्लॅक च्या साह्याने हे असेल μ0 ओवर 2 π गुणिले I जे असेल K dx पर युनिट प्लेन असेल K भागिले स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस z स्क्वेअर आणि याचे x डायरेक्शन मधील कंपोनेंट आहे साईन थिटा हे येईल z ओवर स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस z स्क्वेअर याचे उत्तर येईल μ0 ओवर 2π K z इंटिग्रल dx ओवर x स्क्वेअर प्लस z स्क्वेअर रेज टू 1 आणि हे असेल मायनस इंफिनिटी पासून x स्क्वेअर असणार आहे मायनस इंफिनिटी ते प्लस इन्फिनिटी dB02πKdxx2z2zx2z2 B0Kz2π ∞dxx2z2 x बरोबर z टेन्जेन्ट थिटा घेऊयात हा इंटीग्रल लगेच सोडवता येईल जर आपण चेंज केला μ0 K z ओवर 2 π मायनस π बाय 2 ते π बाय 2 z सेकंड स्क्वेअर थिटा d थिटा ओवर z स्क्वेअर सेकंड स्क्वेअर थिटा चला काही कॅल्क्युलेशन्स करूयात इथे z z कॅन्सल करतील z स्क्वेअर आणि आपल्याकडे शिल्लक असेल फायनल उत्तर जे असेल μ0 K ओवर 2 x डायरेक्शन मध्ये तर हे असेल फिल्ड जर तुम्ही कॅल्क्युलेट केले दुसऱ्या साईड वरील फिल्ड लोवर साईड वर इथे हे असणार आहे अपोझिट डायरेक्शन मध्ये हे तुम्ही ओळखू शकला असता करंट कडे पाहून आणि त्याच्यामुळे तयार होणाऱ्या फील्ड च्या डायरेक्शन कडे पाहून हे असणार आहे x डायरेक्शन मध्ये z ग्रेटर दॅन 0 साठी आणि मायनस x डायरेक्शन मध्ये z लेस दॅन 0 साठी B0Kz2π 22zsec2θdθz2sec2x0K2xz0 चला आता काही कॅलक्युलेशन्स करूयात एम्पिअर्स लॉ Ampere's law चा वापर करून मी पाहतो शीट कडे करंट सोबत जो फ्लो करत आहे या डायरेक्शन मध्ये मी ऑलरेडी अपेक्षा बाळगतो की अप्पर डायरेक्शन मधील फिल्ड हे असणार आहे x डायरेक्शन मध्ये आणि लोवर डायरेक्शन मध्ये हे असणार आहे मायनस x डायरेक्शन मध्ये इथे पुन्हा एकदा सिमेट्रिक सिच्युएशन आहे आणि जर मी अशाप्रकारे एक लूप घेतली जिथे डिस्टन्स हा खुप खुप स्मॉल डेल्टा z आहे जवळपास 0 आता B डॉट dl अक्रॉस लूप मला देईल जर लूप ची लांबी असेल a तर हे मला देईल 2Ba आणि हे बरोबर असले पाहिजे करंट एन्क्लोज्ड बाय लुप जो असेल I ही लांबी आहे a त्यामुळे हे असेल सरफेस करंट च्या डेफिनेशन नुसार K a गुणिले μ0 आणि याच्यावरून लगेच तुम्हाला मिळेल B बरोबर μ0 K ओवर 2 - x या z ग्रेटर दॅन 0 साठी आणि असेल बरोबर मायनस μ0 K बाय 2 x या z लेस दॅन 0 साठी तर तुम्ही पाहू शकता सिमेट्रिक सिच्युएशन्स मध्ये मी वापर करू शकतो एम्पिअर्स लॉ Ampere's law च्या इंटिग्रल फार्मचा मॅग्नेटिक फिल्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी